नमस्कार सर्व्हिस मार्केटिंग विथ ए प्रॅक्टिकल अँप्रोच च्या या सत्रात आपले स्वागत आता आपण पाठ 29 कडे जाऊ जे एकात्मिक विपणन संवाद व्यवस्थापन भाग दोन आहे यामध्ये कम्युनिकेशन मिक्स आणि योग्य संवाद साधणे यांचा समावेश आहे कम्युनिकेशन मिक्स कम्युनिकेशन मिक्स वापरून आपण आपल्या सेवांविषयी आपल्या ग्राहकांशी आणि संभावित ग्राहकांशी संवाद साधू शकतो विपणनाच्या या संवाद मिश्रणामध्ये जाहिरात विक्री संवर्धनाचे प्रयत्न कार्यक्रम आणि कार्यानुभव जनसंपर्क आणि प्रसिद्धी प्रत्यक्ष विपणन आणि वैयक्तिक विक्री यांचा समावेश होतो खालील विभागांमध्ये मिश्रणाच्या या प्रत्येक घटकावर आपण चर्चा करूया जाहिरात जाहिरात हा शुल्क असणारा अप्रत्यक्ष संवादाचा एक प्रकार आहे जो वृत्तपत्रे वृत्तपत्रामधील पुरवणी मासिके दूरदर्शन रेडिओ बिलबोर्डस चित्रपट इंटरनेट मोबाईल फोन आणि मोबाईल वरील प्रसारण यांचा समावेश होतो जाहिरात फारच महाग असली तरी अल्प अवधीमध्ये ती जाहिरात मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचू शकते जेव्हा लक्ष्यित ग्राहकांना योग्य संदेश दिला जातो तेव्हा जाहिरात प्रभावी होऊ शकते आपण हे लक्षात घेतले पाहिजे की इंटरनेट वरील जाहिरात हा देखील जाहिरातींचा एक महत्त्वाचा प्रकार आहे जो सध्याच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे तसेच आपल्याकडे विक्री संवर्धनाचे प्रयत्न यामध्ये शोकेस च्या माध्यमातून वस्तूचे सादरीकरण कूपन विक्री किमतीमधील सवलत अल्प किंमत सूट हैप्पी अवर्स विनामूल्य भेटवस्तू एकाच्या खरेदीवर एक मोफत असे सौदे क्लब ची सदस्यता आणि सातत्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या खरेदीबाबतचे गुण प्रदान करणे यांचा समावेश होतो ज्यावेळेस जाहिरात संभाव्य ग्राहकांना सेवेच्या दिशेने प्रलोभित करते त्यावेळेस विक्री संवर्धनाचे प्रयत्न त्यांना सेवा खरेदी करण्यासाठी आणि पडताळून पाहण्यासाठी प्रोत्साहित करत असतात विक्री संवर्धन प्राथमिक स्वरूपात ग्राहकासाठी काही प्रकारची आर्थिक बचत करण्याची परवानगी देतात तरीही काही ग्राहकांना कालांतराने पुन्हा खरेदी करणे आवडते व तशी खरेदी एकप्रकारे हुशार पूर्वक केलेली खरेदि वाटते इव्हेंट्स विक्री संबंधित कार्यक्रमांमध्ये व्यापार सादरीकरण पथ सादरीकरण उद्घाटनाचे आयोजन इत्यादींचा समावेश होतो ज्यांची मदत अल्प विक्रीच्या कालावधीत विक्री वाढीकरता घेतली जाते कार्यानुभवांमध्ये पाहुण्यांना आमंत्रित करणे याचा समावेश होतो सेवेच्या अनुभवासोबतच भेट देणाऱ्या ग्राहकांच्या मनात सेवेबाबत जागरूकता आणि सकारात्मक सहकार्याची भावना निर्माण करून सेवेबाबत सकारात्मक मत बनविले जाते जनसंपर्क जनसंपर्क यामध्ये कंपनीच्या प्रवक्त्याचा जनतेशी होणारा संवाद याचा समावेश असतो यामध्ये विशेषतः सेवेतील पूर्वीच्या समस्यांचे निराकरण याबाबत किंवा सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी केलेल्या गुंतवणूकीबद्दल सूचित करणे याचा समावेश होतो प्रसिद्धी या प्रक्रियेमध्ये तिसऱ्या पक्षाचा समावेश होतो ज्यामध्ये सार्वजनिक वापरासाठीच्या सेवेबाबत संपादकीय संवादाचा अंतर्भाव होतो साधारणपणे प्रसार माध्यमांच्या वार्ताहरांना कंपनीच्या पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित केले जाते आणि त्यांना सेवा सुविधेला भेट देण्यासाठी तसेच सेवा व्यवसायाबाबत लिखाण करण्याकरिता सांगितले जाते त्यानंतर ते वार्ताहर प्रसारमाध्यमांमध्ये त्या कंपनी बद्दल लिहितात प्रेक्षकांना अश्या प्रकारच्या संवादाचा जास्तीत जास्त विश्वास वाटतो कारण येथे तिसरा पक्ष म्हणून व्यवसायाशी थेट संबंध न ठेवता व्यवसायाबद्दल आणि वास्तविक परिस्थिती मध्ये संवाद साधण्याची शक्यता असते प्रत्यक्ष विपणन यामध्ये लक्षित ग्राहकांना दूरध्वनी टपाल किंवा ईमेल द्वारे संदेश पाठवण्याचा समावेश होतो यामध्ये सेवासूची सोबतच ग्राहकांना काही वर्गणी इत्यादी देवून या प्रत्यक्ष विपणनास प्रतिसाद देण्याची विनंती केली जाते प्रत्यक्ष विपणनामध्ये दूरदर्शन वरील माहिती सत्रांचा देखील समावेश होतो ज्यामध्ये विस्तारित स्वरूपात सेवेचे स्पष्टीकरण दिले जाते आणि संभाव्य ग्राहकांना खरेदी करण्यासाठी दूरदर्शनच्या पडद्यावर दिसणाऱ्या दूरध्वनी क्रमांकावर फोन करण्याची विनंती केली जाते हा संवादाचा एक वैयक्तिक प्रकार आहे जो योग्य लोकांना पाठवला तर खूप प्रभावी ठरू शकतो वैयक्तिक विक्री वैयक्तिक विक्रीमध्ये संभाव्य ग्राहकांना भेट देवून सेवांची विक्री करणे समाविष्ट असते विमा एजंटांनी यांनी केलेले वैयक्तिक विक्री कार्य आपल्या सर्वांना परिचित असेल वैयक्तिक विक्रीचा हा प्रकार महाग असला तरी विक्रेता जर संभाव्य ग्राहका करीता असणारे सेवेचे फायदे सांगण्यास सक्षम असेल तर वैयक्तिक विक्री खूपच प्रभावी ठरू शकते योग्य संवाद साधने आपण सेवेच्या गुणवत्तेतील फरक ४ बद्दल चर्चा केली आहे जी ग्राहकाला कळवलेली आणि प्रत्यक्ष प्रदान केलेली सेवा यांच्यामधील विसंगती बाबत आहे सेवा व्यवसायाचे ध्येय हे ग्राहकांना दिलेल्या आश्वासनाच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त पातळीवर सेवा देणे हे असावे खालील चार धोरणाद्वारे हे साध्य करता येते सर्वप्रथम सेवा आश्वासनांचे व्यवस्थापन दुसरे ग्राहकांच्या अपेक्षांचे व्यवस्थापन तिसरे ग्राहकांच्या अपेक्षा सुधारणे आणि चौथे अंतर्गत विपणन संवादाचे व्यवस्थापन सेवा आश्वासनांचे व्यवस्थापन या अगोदर चर्चा केल्याप्रमाणे अपुरी सेवा आश्वासने हि अतिशयोक्तीपूर्ण सेवा आश्वासनामुळे किंवा संस्थेच्या आश्वासने पूर्ण करण्यात असणाऱ्या असमर्थतेमुळे निर्माण होतात पुन्हा संस्थेची असमर्थतता हि तयारीच्या अभावामुळे असू शकते किंवा संस्थेचे वेगवेगळे विभाग हे दुसऱ्या विभागाने काय आश्वासन दिले आहे आणि ते आश्वासन सेवा कर्मचाऱ्यांद्वारे ते कसे पूर्ण केले जाऊ शकते याबद्दल असणाऱ्या अस्पष्टते मुळे निर्माण होत असते 1999 मध्ये प्रोफेसर बनवारी मित्तल यांनी सेवांच्या अमूर्त वैशिष्ट्यची विभागणी हि पाच पैलूंमध्ये करत खालीलप्रमाणे प्रत्येक पैलूंशी आधारित एक संवाद धोरण प्रस्तावित केले आहे भाग अ सेवांचे भौतिक स्वरूपा शिवाय निराकार असे अस्तित्व असते त्यानुसार सेवांचे परिणाम योग्य सहकार्याने स्पष्टपणे प्रदर्शित होणे आवश्यक आहे सेवेचे फायदे भाववाचक असतात जसे की मजा सुरक्षा आरोग्य म्हणूनच लोकांना सेवेचा प्रत्यक्ष फायदा कसा होतो हे संवादाने दाखवून दिले पाहिजे क्रमांक क सेवांचे वर्णन हे सामान्यतः त्यांच्या वैशिष्ठयामधील नेमकेपणा निर्देशित न करता अत्यंत चांगली सेवा ग्राहकांचे संपूर्ण समाधान इत्यादी बाबी सांगून केले जाते कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे सेवा कार्यभाग दाखविण्या करता सेवा कार्यप्रदर्शनाचा अंश दस्तऐवजीकरणाच्या काही भागांसह आणि कामगिरीच्या आकडेवारी सोबतच ओळखपत्र इत्यादींसह प्रदर्शित केले जाणे आवश्यक आहे भाग ड सेवा खरेदी करण्यापूर्वी पडताळून पाहता येत नाही आणि सेवेचे पूर्वावलोकन देखील करता येत नाही कामगिरीचे दस्तऐवजीकरण आणि ग्राहक प्रशस्तिपत्रे प्रदर्शित केली पाहिजेत सेवेच्या नमुना चाचणीद्वारे सेवा सुविधेला भेट इत्यादी मार्गांनी सेवांचा नमुना संभाव्य ग्राहकांना दिला जावू शकतो उदाहरणार्थ काही शैक्षणिक संस्था भविष्यातील विद्यार्थ्यांना वर्ग सत्रात उपस्थित राहून त्या सत्राचे अवलोकन करू देतात सेवा हि मानसिक गहणतेमुळे बाधित होते म्हणजेच ती एक गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा समूह आहे याकरीता सेवा प्रक्रिया विषयी संवाद आवश्यक आहे त्या सोबत व्यवसायिक संघटनेने आपल्या ग्राहकांसाठी काय केलेयाबद्दल पूर्वीच्या कथा सादर कराव्या वरील बाबींसोबतच प्रभावी जाहिरातीमध्ये सेवेबाबत कथा सांगणे आणि सेवा प्रक्रिया आणि परिणामांचे स्पष्ट मानसिक चित्र तयार करणे यांचा समावेश होतो भौतिक पुरावा आणि कलाकृती सेवेशी संबंधित असू शकतात सेवा प्रदान करणारे कर्मचारी हे सेवा व्यवसायचा चेहरा असल्याने ते संदेशवहन प्रक्रियेमधील वैशिष्ट्य असले पाहिजेत त्याच वेळी सेवा उपभोक्त्यांचा सेवेच्या अनुभवाबाबतचे प्रशस्तिपत्र वैशिष्ठ म्हणून गृहीत झाले पाहिजे सेवा व्यवसायामधील संवाद हा विनोदी आणि चातुर्य पूर्ण असू शकतो ज्यामुळे तो लोकांच्या चर्चेचा विषय बनतो संवाद मिश्रणाच्या विविध घटकांचा वापर करून सुसंगत संवाद साधणे महत्वाचे आहे जसे की सर्व संदेश एकमेकांशी सुसंगत असतात अखेरीस सेवा व्यवसायातील संवाद प्रक्रियेमध्ये अशी आश्वासने दिली पाहिजेत जी सेवा व्यवसाय पूर्ण करण्यास तत्पर आहे आणि कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना माहित आहे की सेवांबाबत काय वचन देण्यात आले आहे आणि त्यांना ते वचन पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल ग्राहकांना अर्थपूर्ण आश्वासने देण्याचा एक मार्ग म्हणजे सेवा बाबत हमी देणे आणि त्याची पूर्तता करणे यामुळे ग्राहकांना आपला सेवा व्यवसाय हा रास्त प्रामाणिक विश्वास पात्र आणि पत वाढविणारा वाटेल पुढील भाग हा ग्राहकांच्या अपेक्षा व्यवस्थापनाबाबत आहे यथार्थवादी संवाद ग्राहकांच्या मनात सेवांबाबत योग्य अपेक्षा निर्माण करतो अश्या परिस्थितीमध्ये जेंव्हा सेवा त्याच्या पूर्वीच्या आश्वासनांपासून भिन्न होऊ लागतात तेंव्हा ग्राहकांसमोरचा पर्याय म्हणजे ती सेवा पुरविणारा दुसरा पर्याय निवडणे सेवेचे परिणाम आणि त्यांचे स्तर हे वेगवेगळ्या किंमतींसाठी वेगवेगळ्या स्तरावर विविध सेवा परिणाम देऊ शकतात शेकडो मोबाईल फोन सेवा योजना ह्या वरील संकल्पनेचे उदाहरण आहेत जेव्हा ग्राहक एखादा पर्याय निवडतात तेव्हा त्या सेवेकडून त्यांना काय मिळणार आहेत आणि ते काय अपेक्षा करू शकतात याबद्दल ते ग्राहक स्पष्ट असतात काही वेळा ग्राहक किमान सेवेसाठी सेवेच्या किंमतीवर बोलणी करण्याचा प्रयत्न करतात अश्या परिस्थितीत सेवा व्यवस्थापकांनी त्या ग्राहकास ती विशिष्ट गरज पूर्ण करण्याच्या वैकल्पिक मार्गांच्या तुलनेत प्रस्तुत सेवेतून मिळणारे असाधारण फायदे आणि ग्राहकास प्राप्त होवू शकणारे मूल्य पटवून सांगावे मग त्याने हे सूचित केले पाहिजे की ही सेवा ग्राहकांना सेवा व्यवसायाच्या मूल्यापेक्षा किती कमी किमतीमध्ये उपलब्ध होत आहे ग्राहकांच्या अपेक्षा सुधारणे ग्राहकांना सेवा व्यवसायातील त्यांच्या भूमिकेबद्दल प्रशिक्षित केले पाहिजे पुढील टप्प्यावरील भाग म्हणून त्यांनी काय केले पाहिजे याबद्दल ग्राहकांना प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले पाहिजे सेवा प्रदात्यांना हे समजले पाहिजे की जर ग्राहक सेवा प्रक्रियेत आपली भूमिका बजावू शकले नाहीत तर ती सेवा हि वितरणा शिवाय आणि विक्री शिवाय तशीच राहते म्हणून ग्राहकांच्या प्रशिक्षणाद्वारे हे सुनिश्चित केले पाहिजे की ग्राहकांना त्यांच्या भूमिका कधी आणि कशा पार पाडावयाच्या आहेत याबाबत ग्राहकांना माहित व्हावे प्रतिक्षा करणे ग्राहकांना आवडत नसल्याकारणाने त्यांना प्रेतिक्षेमुळे मिळणाऱ्या फायद्यांविषयी प्रशिक्षित केले जाऊ शकते प्रतीक्षा करण्याचे फायदे हे ग्राहक हैप्पी अवर अशी सेवा वापरल्यास प्राप्त करू शकतात सेवा प्रक्रियेत ग्राहकांना त्यांची भूमिका माहित असेल किंवा सेवा वितरणासाठी असाधारण असलेली तत्सम माहिती ग्राहकांना माहित आहे असे सेवा व्यवसायिकाने गृहीत धरू नये पुढे ग्राहकांना सेवा मानके आणि व्यवसायाकडून आश्वासित केल्या गेलेल्या हमींबद्दल माहिती दिली पाहिजे सेवा संपल्यावर त्याने ग्राहकाशी संवाद साधला पाहिजे आणि सेवा कशी वितरित केली गेली आहे या बाबत संवाद साधला गेला पाहिजे मानकांनुसार आणि परिणामांच्या कायमस्वरूपी हमीनुसार सेवा व्यवसायाकडून काय अपेक्षा करावी यासंबंधी होणारा संवाद ग्राहकांना अद्ययावत ठेवतो ग्राहक प्रस्तुत संवाद इतरांनाही सांगेल आणि त्याचे मौखिक प्रसरण होईल त्यामुळे कंपनीच्या वितरण मानकांबद्दल विस्तृत अश्या ज्ञानाची निर्मिती होईल अंतर्गत विपणन संवादाचे व्यवस्थापण यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे हे महत्वाचे आहे कि ग्राहकांप्रती पूर्ण करण्याचे विपणन संबंधित आश्वासने आणि उपक्रम याबाबत कंपनीच्या सर्व विभागांना जाणीव असावी याकरीता व्यवसायामधील समांतर पातळीवर आणि जेष्ठांपासून कनिष्ठ यानुसार तात्काळ संदेशवहन आवश्यक आहे अनेक कंपन्या विभाग निहाय किंवा उत्पादन निहाय एक संपर्क व्यक्ती किंवा कार्यकारी अकाउंटंट या संकल्पनेसह काम करतात जे कि ग्राहकांसाठी एक केंद्रीय संपर्क व्यवस्था आहे तो किंवा ती ग्राहकांच्या अपेक्षाची नोंद घेते आणि कंपनीच्या संबंधित सेवा कर्मचार्यांना अपेक्षा कळविळी जाते जेणेकरून संबंधित सेवा विविध विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समूहाद्वारे वितरित केली जाते या धड्यात आपण संवाद साधण्याचे संमिश्र प्रारूप आणि सेवा वितरणाबद्दल ग्राहकांशी योग्य संवाद कसा साधायचा याबद्दल चर्चा केली आहे योग्य आश्वासने देणे आणि जे आश्वासन दिले होते त्यापेक्षा थोडी अधिक सेवा प्रदान करणे आणि आश्वासन व वितरणामधील अंतर कमी करत सेवा प्रदान करणाऱ्या व्यावसायिक संस्थेची विश्वासार्हता वाढविणे हे पहिले पुढील पाठात आपण सेवा विपणन मिश्रणाच्या 7 व्या पी वर चर्चा करू हे सातवे पी प्राइस किंमत आहे जो सेवा देणाऱ्या संघटने करीता उत्पन्नाचा स्रोत आहे हा पाठ ऐकल्याबद्दल आपले धन्यवाद मी आशा करतो कि हे सत्र मदत करत आहे आपले खूप धन्यवाद